सेल कल्चर वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे मागील काही व्याख्यानांमध्ये आपण बघितले आहे की कशाप्रकारे शारीरिक स्नायू ची वाढ होते त्याच प्रमाणे आपण आज बघणार आहोत की कशाप्रकारे हृदयाच्या स्नायूंची वाढ होते हृदयाच्या स्नायूंविषयी बोलताना हृदयाच्या स्नायूंचा पहिला निकष काय असेल निश्चितपणे पेशी आकुंचन पावतात की नाही त्या आकुंचन पावतात आणि हृदयांच्या पेशी या उस्फूर्तपणे आकुंचन पावणाऱ्या आहेत तीन प्रकारचे स्नायू आहेत मी हे खाली ओढतो आहे हे सातव्या आठवड्यातील पाचवे व्याख्यान आहे आपण स्नायूंच्या वर्गप्रकाराविषयी बोलू स्नायू तीन वर्ग प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतात शारीरिक स्नायूंविषयी आपण आधीच सविस्तरपणे बोललेलो आहोत इतर दोन प्रकार म्हणजे कार्डिऍक आणि स्मूथ आज आपण काही प्रमाणात हृदयांच्या पेशी विषयी बोलू ब याच लोकांना हृदयाचे टिशू विकसित करण्यात आवड असते परंतु बऱ्याचदा ते अवगत नसतात की हे कशा प्रकारे करायचे कुठून सुरुवात करायची आणि त्यामागे काय खरे कारण आहे शारीरिक स्नायूंमध्ये सेल लाईन्स असतात सी 2 सी 12 एक शारीरिक स्नायूंची सेल लाईन आहे त्याच प्रमाणे कार्डिऍक सेल लाईन असते इथे मी असे सुचवितो की शक्य असेल तर प्राण्यांचे टिशू घेऊन प्रायमरी कल्चर करावे त्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे गरोदर उंदीर इ13 ते इ14 हृदय आपण काही मुलभूत गोष्टी पासुन सुरुवात करु इ13 इ14 विषयी मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे जेव्हा तो इ18 पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला एफ18 गर्भ म्हणतात जेव्हा आपण हिप्पोकॅम्पस वेगळे करतो इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर मला हे कळले आहे की जेवढा प्रौढ टिशू वेगळा केल्या जाईल तेवढा जास्त फायब्रोब्लास्ट उत्पन्न होईल इतर पेशी घाण निर्माण करेल आणि त्यावर तुमचे नियंत्रण असू शकणार नाही तुम्हाला ते योग्य पद्धतीने हाताळावे लागतील कारण काही फारच जलदपणे वाढेल तर काही अवघड असतील हा मला एक सोपा मार्ग वाटतो आहे जो मी उंदरांसंदर्भात बोलतो आहे तुम्ही इ14 लहान पिल्ले घ्या आणि ते फारच गोजिरवाणे दिसतात जेव्हा त्यांना सूक्ष्मदर्शकामधून बघाल तुम्ही संपूर्ण हृदय काढून घ्या तुम्हाला याकरीता उच्च दर्जाचे सूक्ष्मदर्शक लागेल जेणेकरून तुम्ही वेगळे करू शकाल आणि सांगू शकाल की ते व्हेंट्रिक्युलर आहे किंवा आट्रियम तुम्ही एक छोटा तुकडा बाहेर घ्या आणि बघा तुम्हाला ब्लड व्हेसेल दिसेल म्हणून उत्तम मार्ग म्हणजे त्यांना विभाजित करणे एल15 या माध्यमाचा वापर करून एल15 ला पुरवणी म्हणून तुम्ही बी27 चा वापर करू शकता मी तुम्हाला काही कागद देईल ज्यावर तुम्ही बघू शकता की ग्लूटामाइनचे डिप्प्टाइड हे एक स्थिर कंपाउंड आहे तुम्ही त्याला एल15 या माध्यमाचा वापर करून विभाजित करू शकता ते काम करते आणि बी27 हा न्यूरोनल घटक आहे आणि मी तुम्हाला हे आधीच स्पष्ट केलेले आहे की हृदयाच्या वाढिला जबरदस्त पणे मदत करतो जरी तो न्यूरोन पासून बनला असला तरी तो एक मजेदार घटक आहे तर तुमच्याकडे आता विलग केलेले हृदय आहे तुम्ही अत्यंत छोटे टीप वापरून त्याला पीळून घ्या त्यातील रक्त बाहेर पडते आता तुम्हाला अधिक स्वच्छ टिशू मिळेल आता तुम्ही त्याला अलग करून घ्या आता तुमच्याकडे संपूर्ण छोटेशे हृदय आहे विलग करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत म्हणजे यांत्रिक पद्धत माझ्यामते ही अत्यंत सोपी पद्धत आहे कारण हे हृदय फारच नाजूक असतात म्हणूनच सावधगिरी बाळगावी लागते उदाहरणार्थ तुम्ही दहा मधून दहा ओढू शकले किंवा 10 गर्भ तुमचे माध्यम आहे आता तुम्ही विंदुक टीप बाहेर काढा त्याला मागे आणि पुढे ओढा तुम्ही येथे मुळात यांत्रिक पद्धतीचा वापर करून विलगीकरण करीत आहात तुम्हाला असे दिसेल की पेशींना वेगळे करण्यासाठी ही उत्तम पद्धत आहे काही लोक या टप्प्यावर ट्रिप्सिन आणि ट्रिप्सिन इनहिबिटर चा वापर करतात जर तुम्ही नवशिके आहात आणि ही प्रतिक्रिया थांबविण्यासाठी एंजाइमॅटिक उपचार आणि एंटी एंझाइमॅटिक उपचार करण्याचा अनुभव तुम्हाला नाही तर मी तुम्हाला हे करायला सुचवणार नाही अशावेळी मी तुम्हाला यांत्रिक पद्धतीचा वापर करायला सुचवेल कारण ही एक अतिशय यशस्वी पद्धत आहे विशेष करून नाजूक हृदयासाठी तुम्ही हे हळूहळू करा आणि खात्री करून घ्या की तेथे कुठल्याही प्रकारचे एअर बबल निर्माण झालेले नाही कारण जर अशा प्रकारचे एअर बबल निर्माण झाले तर ते टिशूला नुकसान पोहोचवू शकतात पुढे तुम्हाला हे असे मिळेल तुमच्याकडे अशा प्रकारचे सिंगल सस्पेन्शन चे माध्यम असेल तुम्ही किती हुशार आहात आणि कसे टिशूला गरम करण्यात यावर हे अवलंबून असते आता तुम्ही काय कराल तुमच्याकडे एका पेशीचे आणि टिशूचे काही तुकडे आहेत तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण ते अगदी योग्य आहे तुम्ही ते घ्या आणि खाली फिरवा जेव्हा तुम्ही त्याला फिरवाल तेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारचे मिळेल तुमच्याकडे मिडीयम आहे आणि तुम्ही त्याला 5 मिनिटांमध्ये 500 आरपीएम या गतीने फिरवा किंवा दहा मिनिटे फिरवा तुम्हाला फक्त त्याला पॅलेट करायचे आहे तुम्हाला पॅलेट सिंगल सेल सस्पेन्शन करायचे आहे येथे तुमच्याकडे मिडीयम आहे मग तुम्ही आता काय कराल तुम्ही तुमचे माध्यम आकांक्षा बाहेर ठेवा आता तुमच्याकडे काय शिल्लक राहिले आहे जे ही शिल्लक राहिलेले आहे ते वाळून जाऊ नये याची काळजी घ्या आता तुमच्याकडे सिंगल सेल सस्पेन्शन आहे मी येथे हे म्हणणार नाही की काहीच भाग शिल्लक राहणार नाही शिल्लक राहील आणि त्यापासून मुक्तता मिळवून घेण्यासाठी अगदी सोपा मार्ग म्हणजे काही मिडीयम राखून ठेवा आणि ते डिशमध्ये टाका तुम्हाला माहिती आहे डिश मध्ये पेशी स्थिर असतात जो काही भाग शिल्लक राहिलेला आहे तो चार ते पाच मिनिटांमध्ये अगदी तळावर ते स्थिर होऊन जाईल आता तुम्ही एकल पेशी परत मिळविण्याची इच्छा ठेवू शकतात ज्या पेशी वजनाने जड आहे त्या तळावरच पडून राहतील तुम्ही हळुवार डिशला हलवा आणि तुम्हाला सिंगल सेल्स पेन्शन मिळेल त्याला पुन्हा टेस्ट ट्युब मध्ये टाका याला एकदा टेस्ट ट्युब मध्ये ठेवले की तुम्हाला त्याची वाढ करून घेण्यासाठी मीडियमची गरज पडेल अगदी सहज सोपे मिडीयम जे मागील काही वर्षांच्या अभ्यासाअंती विकसित केलेले आहे ते म्हणजे ई 14 ग्लूटामेक्स प्लस त्याची वाढ करून घेण्यासाठी तुम्हाला कार्बन डाय ऑक्साईड इनक्यूबेटर पाहिजे सोडियम बायकार्बोनेट त्याची मात्रा मी विसरलेलो आहे तुम्ही एकदा माहिती करून घेऊ शकता किंवा मी तुम्हाला नंतर सांगेल सोडियम बायकार्बोनेट तुम्हाला ऍड करून घ्यावे लागेल प्लेटिंग मिडीयम ते विच्छेदन मिडीयम यात फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही सोडियम बायकार्बोनेट ऍड करून घेत आहे मी येथे एक वेगळा रंग वापरत आहे तुमच्याकडे आता प्लेटिंग मिडीयम आहे या पेशी घ्या आणि तुम्ही अगोदरच कव्हर स्लिप तयार केले असतील तुम्ही त्याला एक तर या प्लेटमध्ये ठेवा किंवा डिशमध्ये ठेवा तुम्ही याला कुठे पण ठेवू शकता पण तेथे कोटींगचा थर असणे गरजेचे आहे हा कोटिंग चा थर कमीत कमी 24 तास किंवा बारा तास अगोदरच पूर्वतयार केलेला असावा त्याला शेवटच्या मिनिटाला तयार करू नका या सगळ्या गोष्टींची पूर्वनियोजित तयारी असणे अत्यंत गरजेचे आहे आधीच तयार करून ठेवणे म्हणजे नेमके काय करणे आधी तुम्ही फार कमी प्रमाणात सेल् सस्पेन्शन ठेवा तुम्ही त्याला सहा किंवा बारा किंवा पन्नास कव्हर स्लिप कोट करा त्याला विभाजित करा तुम्ही एक किंवा दोन मिलिमीटर प्लेटिंग मिडीयम पुन्हा टाका एक किंवा दोन मिलिमीटर घेऊन त्याला व्यवस्थित पसरवा आणि 6 कव्हर स्लिपमध्ये विभाजित करा म्हणजे आता तुम्ही नेमके काय केले दोन मिलीलीटर म्हणजे दोन हजार मायक्रो लिटर ज्याला 6 ने विभाजित केले आहे म्हणजे साधारणतः तीनशे मायक्रो लिटर प्रत्येक कव्हर स्लिप मध्ये आपण टाकलेले आहे आता तुम्ही त्याला पसरवा आणि मात्रा पुन्हा वाढवू नका हे मी तुम्हाला येथे सुचवू शकतो त्याला शक्य होईल तेवढं पसरवा आणि नंतर सीओ2 इन्क्युबेटर मध्ये ठेवा आणि तीस मिनिटं पर्यंत वाट बघा तीस मिनिटानंतर त्यामध्ये आणखी एक ते दोन मिलिमीटर मिडीयम टाका हेच तुम्हाला करायचं आहे तुम्ही पेशीला विभाजित करू शकता टिशुला विभाजीत करू शकता किंवा अवयवांना विभाजित करू शकता यांत्रिक पद्धतीचा वापर करून तुम्ही इथे सिंगल सस्पेन्शन घडवून आणू शकता हे घडवून आल्यानंतर तुम्ही त्याला फिरवा आणि पुन्हा त्याला प्लेटिंग मीडियम मध्ये भरा आता तुम्ही त्याला प्लेट करा त्याला प्लेट केल्यानंतर पुन्हा 30 मिनिटं पर्यंत वाट बघा तीस मिनिटानंतर पुन्हा त्याला प्लेटिंग मिडीयमनि भरा पुन्हा त्याला सीओ2 इन्क्युबेटर मध्ये ठेवा तुमचे प्लेटिंग मिडीयम सोडियम बायकार्बोनेट आहे ज्याचा वापर बफरिंग साठी होतो हे पण बघितले गेलेले आहे की सीओ2 फक्त बफरिंग साठीच नाही तर पेशींच्या वाढीसाठी सुद्धा सकारात्मक आहे त्याचे कारण कळू शकले नाही पण तसं होते तुम्ही या पेशींना दोन ते तीन दिवस वाढू द्या तुम्हाला काय दिसून येईल या पेशी एकमेकांच्या जवळ येतील म्हणून तुम्हाला घनता ठेवावी लागेल जेणेकरून ते एकमेकांकडे सरकू शकतील जर ती विरळ लोकसंख्या असलेली संस्कृती असेल तर तुम्हाला बेट बघायला मिळणार नाही ती एक दाट संस्कृती आहे आणि तुम्हाला नेक्रोसिस पाहायला मिळेल तुमच्याकडे इष्टतम घनता असायला हवी आणि तेव्हाच पेशी मोनो लेअर बनवते या पेशी अशा पद्धतीने चित्र बनवितात हा एक क्लासिक मॉर्फोलॉजिकल पैलू आहे जो तुम्ही हृदयाच्या मायोसाइट्स सोबत बघू शकता या पेशी तीन ते पाच दिवसानंतर उस्फूर्तपणे बिटिंग करतात त्यांना पुन्हा इतर घटकांची गरज नसते मी तुम्हाला मागील व्याख्यानांमध्ये सुद्धा सांगितले आहे की तुम्हाला मोर्फोलॉजी ची गरज पडेल आणि ते उत्स्फूर्तपणे होणाऱ्या बिटिंग सोबत मॅच व्हायला हवे नंतर तुम्हाला इलेक्ट्रोफिजियोलॉजी करावी लागेल हे बघायला की त्या क्लासिक एक्शन पोटेन्शिअल करतात किंवा नाही तुम्ही बघू शकता हृदयाच्या मायोसाइट्स ला हे सुंदर पठार आहे वजा 80 मिलिव्होल्ट वर ओव्हरशूटिंग 0 जे मेम्ब्रेन वर रेस्ट करते आर एम टी म्हणजे रेस्तींग मेम्ब्रेन पोटेन्शियल नंतर तुम्हाला गॅप जंक्शन प्रोटीन लेबल करायचे आहे हृदयाच्या मायोसाइट्स ला खूप सारे गॅप जंक्शन असतात जे विविध जागी बसलेले असतात तुम्हाला कदाचित हे आठवत असेल या गॅप जंक्शनला अँटीबॉडीज लेबल केले जाते 'बी' म्हणजे अँटीबॉडीज हृदयाच्या मायोसाइट्स कल्चर मध्ये अतिशय किचकट बाब म्हणजे कॅल्शियम वेव इमेजिंग अशाप्रकारे या पेशींमध्ये कॅल्शियम वेव प्रवास करत असते या वेव कॉन्फोकल मायक्रोस्कोपी चा वापर करून सहजपणे मोजता येतात हे काही विशिष्ट रंग आहेत जे उपलब्ध आहेत जेव्हा कल्चर बद्दल बोलत असतो तेव्हा मी याबद्दल तुम्हाला सांगत असतो असे मी मागील व्याख्यानांमध्ये सुद्धा सांगितले आहे आधुनिक काळामध्ये फक्त डिशमध्ये त्यांची वाढ करणे एवढेच पुरेसे नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टही काळजीपूर्वक करावी लागते नाहीतर तुमच्या या कामामध्ये कुठलीही इंडस्ट्री लक्ष घालणार नाही कल्चर म्हणजे वाढ करणे आणि काही विश्लेषण प्रस्तुत करणे एवढेच होत नाही महत्वाचे हे आहे की तुम्ही कुठले तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहात तुम्हाला कॅल्शियम वेव मोजायची आहे तुमच्याकडे मोर्फोलॉजी असणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला जंक्शन गॅप लेबल करणेही गरजेचे आहे तुम्हाला उस्फूर्तपणे होणाऱ्या बीटिंग दिसायला हवे एक्शन पोटेन्शियल मोजण्यासाठी तुम्ही पॅच क्लेम्प इलेक्ट्रोफिजियोलॉजी वापरायला हवी तुम्ही कॅल्शियम इमेजिंग कॉन्फोकल फ्लूरोसेंस मायक्रोस्कोपी चा वापर करूनच करायला हवे हे झाल्यानंतर तुमच्याकडे हृदयाचे मायोसीन हेवी चेन असायला हवे यामध्ये बरेच प्रकार आहेत शारीरिक मसल या सतत आकुंचन पावतात मायोसीन हेवी चेन ची ओळख महत्त्वाची आहे कुठल्या प्रकारची मायोसीन हेवी चेन बनविली जात आहे त्यामध्ये बरेच भाग आहेत म्हणून तुमचे मॉडेल हे वास्तविक जीवनातील प्रतिकृती सारखे असायला हवे जर ते तसे नसेल तर विशेष अर्थ उरणार नाही म्हणून तुम्हाला विविध मॉडेल संबंधी उपलब्ध असलेले साहित्य वाचणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला याबद्दल विशेष माहिती मिळू शकते हे विसरू नका की फक्त मॉडेलच महत्त्वाचे नाही तर हेही महत्त्वाचे आहे की ते वास्तविक जीवनातील पेशींच्या प्रतिकृतीशी किती मेळ खाते जे तुमच्या शरीरात आहे मी इथे थांबतो आहे